निगेटिव्ह फीडबॅकच्या तत्त्वांचा वापर करून आम्ही गेन एकसह एमओएस ट्रान्झिस्टर वापरुन टोपोलॉजीसह व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्ससाठी आलो आहोत चला आता त्याचे आणखी विश्लेषण करूया हे एमओएस ट्रान्झिस्टरचे स्मॉल सिग्नल पिक्चर आहे आणि सर्किटचे प्राथमिक विश्लेषण करत असताना मी आउटपुट कंडक्टन्स कडे दुर्लक्ष केले आहे आता आम्ही असे म्हटले आहे की गेट टर्मिनलवर इनपुट व्होल्टेज लागू करणे आवश्यक आहे आउटपुट सोर्स टर्मिनलमधून घेणे आवश्यक आहे आणि ड्रेन टर्मिनल ग्राउंड केले आहे जेव्हा मी असे म्हणतो की गेट टर्मिनलवर इनपुट लागू केले आहे अर्थात याचा अर्थ गेट आणि काही कॉमन ग्राउंड दरम्यान आहे ज्यास ड्रेन देखील जोडले गेले आहे आणि त्याचप्रमाणे जेव्हा मी म्हणतो की आउटपुट सोर्स टर्मिनल मधून घेतले गेले तर याचा अर्थ सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान आहे तर मी त्या गोष्टी देखील खाली ठेवतो तर माझ्याकडे एक सोर्स vi आहे आणि त्यात सहसा काही नॉन झेरो रेसिस्टन्स Rs असतो आणि तो गेट व ग्राउंड दरम्यान जोडलेला असतो आउटपुट हे सोर्स आणि ग्राउंड दरम्यान घेतले जाते याचा अर्थ असा आहे की मी येथे लोड रेझिस्टन्सला कनेक्ट करतो हे दोन्ही सोर्स जे रेझिस्टन्ससह सिरीज मधील व्होल्टेज सोर्स आहेत आणि लोड जे फक्त रेझिस्टन्स आहे ते आधी आणि नंतर येणारे सादरीकरण आहे हे रेसिस्टन्ससह सिरीजमध्ये खरोखर व्होल्टेज सोर्स असू शकत नाही हे जे काही चालवित आहे त्याच्या थेवेणीन इक्विव्हॅलेंट सादरीकरनामुळे त्याचप्रमाणे हे नंतर जे काही येते त्याचे इक्विव्हॅलेंट इनपुट रेसिस्टन्स दर्शवते तर मग आता त्याचे विश्लेषण करूया पूर्वी आम्ही काही प्रकारचे हॅन्ड वेव्हिंग विश्लेषण केले आणि असे सांगितले की vo vi आता अर्थातच त्या वेळी आम्ही लोड इत्यादींचा विचार केला नाही आम्ही फक्त असे म्हटले आहे की जर येथे काहीच नसते तर हा करंट येथे पॅरासिटिक कॅपेसिटरमध्ये वाहेल आणि जेव्हा करंट शून्य होईल तेव्हा स्टेडी स्टेट येईल तर सोर्स व्होल्टेज गेट व्होल्टेजच्या समान बनणे आवश्यक आहे आता या सर्किटचे व्यवस्थित विश्लेषण करू आणि मग पाहू हे खूप सोपे अत्यंत साधे सर्किट आहे आता आपण सावधगिरी बाळगण्याची एक गोष्ट आहे जेव्हा आपण विविध प्रकारच्या सर्किटवर जातो तेव्हा ते आहे की कॉमन सोर्स ऍम्प्लिफायरमध्ये सोर्स ग्राउंडवर आहे तर गेट व्होल्टेज स्वतःच गेट सोर्स व्होल्टेज आहे हे अर्थातच आहे सर्वसाधारणपणे हे सर्व सर्किटसाठी खरे नाही या प्रकरणात स्पष्टपणे सोर्स ग्राउंडशी कनेक्ट केलेला नाही म्हणून फक्त गेट व्होल्टेजकडे पाहू नका आणि ते गेट सोर्स व्होल्टेज असल्याचे समजा गेट सोर्स व्होल्टेज मोजण्यासाठी आम्हाला या आणि त्यामधील फरक घ्यावा लागेल आता ही सर्वसाधारणपणे केलेली चूक आहे म्हणूनच मी हे ठळक करीत आहे बर्याच वेळा अशा सर्किटमध्ये जेथे सोर्स ग्राउंडशी जोडलेला नसतो विद्यार्थ्यांनी गेट व्होल्टेजचे मोजमाप करणे आणि गेट व्होल्टेजचा गुणाकार gm शी करणे आवश्यक आहे जेणेकरून गेट सोर्स व्होल्टेजची गणना करण्याऐवजी करंट सोर्स मिळू शकेल कृपया त्याबद्दल सावधगिरी बाळगा आता हे खरोखर एक नोड सर्किट आहे सर्व प्रथम गेटमध्ये कोणताही करंट वाहात नाही म्हणून गेटवरील व्होल्टेज vi आहे अर्थात व्होल्टेज नेहमीच दोन टर्मिनल दरम्यान परिभाषित केले जाते म्हणून जेव्हा मी काही नोडवर व्होल्टेज म्हणतो तेव्हा साहजिकच इतर नोड सर्किटचे कॉमन ग्राउंड असते तर हे vi आहे आता सोर्सवरील व्होल्टेज म्हणजे आऊटपुट व्होल्टेज आहे जिथे आपण आउटपुट vo पासून घेतो तर vgs काय आहे vgs vi vo आणि हा करंट सोर्स gm आहे तर हे सर्व ज्ञात आहे फक्त त्या करंटला त्या करंटशी समतुल्य करणे आवश्यक आहे सर्किटमध्ये खरोखरच एकच नोड आहे जिथे आपण किर्चफ चा करंट कायदा लिहितो आणि आम्हाला gm voRL लिहावे लागेल आणि कधीकधी voGL असे लिहिणे सोयीचे असेल जिथे GL हे लोड कंडक्टन्स आहे अत्यंत सोपे यापासून आपण आउटपुट व्होल्टेज vo साठी सोडवित आहोत आणि आपल्याला काय मिळेल आपल्याला vogmRL1gmRLvi किंवा कंडक्टन्सच्या टर्म्समध्ये gmgmGLvi मिळेल आता आम्हाला खरोखर काय हवे आहे आम्हाला गेन 1 असलेला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स पाहिजे होता vo vi आता आपल्यास काहीतरी वेगळे मिळाले आहे हे एकच्या बरोबरीचे असू शकते किंवा कमीतकमी एकच्या जवळ असू शकते अर्थात हे पाहणे फार सोपे आहे जर gmRL 1 असेल तर ही साधारणपणे 1 च्या बरोबरीची आहे तर gmRL 1 किंवा कंडक्टन्सच्या बाबतीत gm GL असल्यास ही संख्या 1 च्या जवळपास समान आहे तर एमओएस ट्रान्झिस्टरचा ऑपरेटिंग पॉईंट कसा निवडायचा हे देखील सांगते आपल्याकडे विशिष्ट लोड रेजिस्टन्स असल्यास आपणास एमओएस ट्रान्झिस्टरचा ऑपरेटिंग पॉईंट निवडावा लागेल की ऑपरेटिंग पॉईंट पट gm लोड रेझिस्टन्स एकापेक्षा जास्त असेल किंवा या मार्गाने एमओएस ट्रान्झिस्टरचा gm ट्रान्सकंडक्टन्स ऑपरेटिंग पॉईंटवरील एमओएस ट्रान्झिस्टरचे लोड कंडक्टन्सपेक्षा बरेच मोठे आहे जर आपण ती अट पूर्ण केली तर vo अंदाजे vi च्या बरोबर असेल तर आता असे दिसते की आपल्याकडे निगेटिव्ह फीडबॅकनुसार अंतर्ज्ञानाने काय प्राप्त झाले आहे कमीतकमी त्याप्रमाणे कार्य करते जेव्हा आपण त्याला वास्तविक सोर्स आणि लोड कनेक्ट करतो तेव्हा ते कमीतकमी जास्त प्रमाणात गेन 1 असलेल्या व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्ससारखे असते या प्रकरणात आम्ही सोर्स काही सोर्स रेजिस्टन्स Rs आणि काही लोड रेजिस्टन्स RL सह कनेक्ट करतो ते तसे कार्य करते नक्कीच आपल्याला ही अट पूर्ण करावी लागेल आता व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सची इतर मनोरंजक कॅरॅक्टरिस्टिक्स म्हणजे इनपुट रेजिस्टन्स जे आदर्शपणे असीम असणे आवश्यक आहे आणि आउटपुट रेजिस्टन्स जे आदर्शपणे शून्य असणे आवश्यक आहे चला त्या गोष्टींचीही गणना करूया आपण गेट आणि ग्राउंड दरम्यान इनपुट लागू करतो त्या टर्मिनल्समध्ये इनपुट रेजिस्टन्सचे मूल्यांकन केले जाते या दोन टर्मिनलमध्ये लक्षात ठेवा आपण इनपुट सोर्स कोठे जोडला आहे आणि आउटपुट रेझिस्टन्सची सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान गणना केली जाते जिथे तुम्ही RL कनेक्ट करता मी इनपुट रेजिस्टन्सचे मूल्यमापन करताना आधी नमूद केल्याप्रमाणे तेथे लोड असणे आवश्यक आहे आणि त्याचप्रमाणे आउटपुट रेजिस्टन्सचे मूल्यमापन करताना सोर्स रेजिस्टन्स त्या जागी असणे आवश्यक आहे तर आपण या गोष्टी मोजू आणि काय मिळते ते पाहू इनपुट रेजिस्टन्स खरोखर क्षुल्लक आहे परंतु तरीही मी तो दर्शवित आहे ड्रेन ग्राउंड केला आहे गेट आहे जेथे आपण इनपुट सोर्स कनेक्ट करतो आणि तेथे लोड कनेक्ट केलेले आहे आणि आपल्याला या बिंदू आणि ग्राउंड दरम्यानच्या रेजिस्टन्सची गणना करायची आहे आता अर्थातच तुम्ही जे करता ते म्हणजे टेस्ट व्होल्टेज लागू करणे करंट वगैरे शोधणे पण येथे करंट शून्य आहे हे अगदी स्पष्ट आहे तर या दोन टर्मिनल दरम्यान आपण जे काही टेस्ट व्होल्टेज लागू कराल तेथे करंट शून्य असेल म्हणून इनपुट रेजिस्टन्स जे VTEST बाय ITEST असेल मी VTEST लागू केल्यास मी ते येथे लागू केले असते मी तिथे ते लागू केले असते VTESTITEST हे अनंत आहे तर एमओएस ट्रान्झिस्टरच्या अगदीच स्मॉल सिग्नल इक्विव्हॅलेंट आम्ही काढलेल्या या टोपोलॉजीमुळे आपल्याला इनपुट रेसिस्टन्सचे आदर्श मूल्य मिळेल आदर्श मूल्य असीम असावे आणि ते खरोखर असीम आहे तेथे कोण ता ही करंट वाहत नाही आणि हे उत्तम आहे हे का आहे कारण हे व्होल्टेज सोर्स कितीही वाईट आहे याची पर्वा न करता ते इनपुट चालवत आहेत Rs खूप मोठे असू शकते परंतु तरीही हे सर्व vi सर्किटच्या गेट टर्मिनल इनपुट टर्मिनलवर दिसते आऊटपुट रेझिस्टन्सचे काय असेल आऊटपुट रेझिस्टन्सची गणना करण्यासाठी आपल्याकडे vi शून्यासाठी इनपुट सोर्स नल करावा लागेल आणि आपल्याकडे तेथे Rs आहे आणि या दोन टर्मिनल दरम्यान आपण लोड रेसिस्टन्स कनेक्ट करतो तर तुम्हाला या दोन टर्मिनलमधील रेसिस्टन्स शोधावा लागेल ड्रेन नक्कीच ग्राउंड केलेला आहे म्हणून मी पूर्वीच्या चेतावणीची पुनरावृत्ती करतो कृपया सोर्स व्होल्टेजेस काय आहेत आणि आपण कॅरी आऊट करत असलेल्या या सर्व गणनाची काळजी घ्यावी तर मी येथे VTEST लागू करीन आणि करंट प्रवाहित ITEST शोधील आणि VTESTITEST मला आउटपुट रेसिस्टन्स देईल मी गणना कशी करू शकेन सर्व प्रथम गेट व्होल्टेज काय आहे तेथे गेट करंट वाहत नाही म्हणून Rs द्वारे करंट वाहत नाही परिणामी गेट सोर्स व्होल्टेज ग्राउंडच्या रिस्पेक्टमध्ये शून्य व्होल्ट आहे आता सोर्सवरील व्होल्टेज काय आहे ते VTEST च्या बरोबरीचे आहे कारण VTEST सोर्स आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले आहे तर एमओएस ट्रान्झिस्टरचे गेट सोर्स व्होल्टेज vgs काय आहेत vgs VTEST 0 VTEST आणि येथे करंट सोर्स एमओएस ट्रान्झिस्टरच्या आत gmvgs आहे जे gmVTEST च्या बरोबरीचा आहे याचा अर्थ असा आहे की gm VTEST चा करंट वरच्या बाजूस वाहत आहे gmVTEST खाली दिशेने वाहत आहे gmVTEST वरच्या दिशेने वाहत आहे आणि ते अगदी ITEST च्या बरोबरीचे आहे ITEST हे VTESTITEST आहे तर Rout VTESTITEST VTESTgmVTEST 1gm तर या सर्किटचे आउटपुट रेझिस्टन्स 1gm आहे ते शून्य नाही आदर्शपणे आम्हाला आउटपुट रेझिस्टन्स शून्य समान हवा होता आता आपल्याला 1gm मिळत आहे आता आम्ही असे म्हटले आहे की व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्समध्ये आउटपुट रेझिस्टन्स लहान असणे आवश्यक आहे आता लोड रेझिस्टन्सच्या तुलनेत हे लहान किंवा मोठ्यासाठी काय आहे तर आउटपुट रेझिस्टन्स लोड रेझिस्टन्सपेक्षा बरेच लहान असले पाहिजे आमच्या बाबतीत एक भागेला gm म्हणजे आउटपुट रेझिस्टन्स म्हणजे RL पेक्षा खूपच लहान असणे आवश्यक आहे दुसर्या शब्दांत gmRL 1 किंवा gm GL लक्षात ठेवा आपल्या सर्किटचा गेन vovi 1 च्या जवळ असणे आवश्यक होते हीच कंडिशन आहे तर आपण ते समाधानी केल्यास आपण हे आपोआप समाधानी कराल तर हा सर्किट चांगला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सप्रमाणे कार्य करतो याचा गेन जो gmRL1gmRL 1 असल्यास gmRL 1 आहे आणि Rin खरोखर अनंत आहे आणि Rout 1gm आपण या अटीस पूर्ण केल्यास ते RL पेक्षा खूपच लहान असेल तर आपल्याकडे जे प्राप्त झाले आहे ते व्यवहार्य गेन 1 असलेले व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स आहे आता या विशिष्ट सर्किटमध्ये आपल्याकडे इनपुट आहे जे गेटवर लागू केले आहे हे गेट आणि ग्राउंड दरम्यान लागू केले जाते आणि आमच्याकडे एमओएस ट्रान्झिस्टर आहे ड्रेन ग्राउंडला जोडलेले आहे आणि लोड सोर्स टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले आहे तर आपण निरीक्षण केल्यास इनपुट गेट आणि ग्राउंड दरम्यान जोडलेले आहे आणि आपण त्याबद्दल गेट आणि ड्रेन म्हणून विचार करू शकता आणि त्याचप्रमाणे आउटपुट सोर्स आणि ग्राउंड दरम्यान किंवा दुसऱ्या शब्दांत सोर्स आणि ड्रेन दरम्यान घेतले जाते कॉमन सोर्स एम्पलीफायरमध्ये गेट आणि सोर्स दरम्यान इनपुट लागू केले होते आणि ड्रेन आणि सोर्स दरम्यान आउटपुट लागू केले होते सोर्स इनपुट आणि आउटपुटमध्ये कॉमन होता म्हणूनच याला कॉमन सोर्स एम्पलीफायर म्हणतात आणि या प्रकरणात ड्रेन इनपुट आणि आउटपुटमध्ये कॉमन आहे म्हणूनच या विशिष्ट टोपोलॉजी गेन एक असलेला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स कॉमन ड्रेन एम्पलीफायर म्हणून देखील ओळखला जातो आता त्याचे आणखी एक नाव आहे आणि आम्हाला हे माहित आहे की आउटपुट व्होल्टेज जे सोर्स टर्मिनलवरील व्होल्टेजएवढे आहे जवळजवळ इनपुट व्होल्टेज एवढेच आहे जे गेट टर्मिनलवरील व्होल्टेज देखील आहे मूलत सोर्स व्होल्टेज गेट व्होल्टेजचे अनुसरण करते तर या कारणास्तव हे देखील अधिक सामान्यपणे सोर्स फॉलोअर म्हणून ओळखले जाते याचा अर्थ असा आहे की सोर्स व्होल्टेज गेट व्होल्टेजचे अनुसरण करते म्हणूनच जर आपण साहित्य पाहिले तर आपण वारंवार सोर्स फॉलोअर टर्म पाहू शकाल म्हणजे कॉमन ड्रेन एम्पलीफायर किंवा गेन 1 असलेला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचा संदर्भ आहे जेणेकरून स्मॉल सिग्नल पिक्चर आणि त्याचे विश्लेषण पूर्ण होईल किंवा कॉमन ड्रेन एम्पलीफायर किंवा सोर्स फॉलोअर गेन 1 असलेला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स जसा आपण विचार कराल तसे आता आपण यासाठी योग्य बायसिंग करणे आणि सर्किट पूर्ण करणे हे आहे कारण आतापर्यंत जे आपल्याकडे आहे ते फक्त एक इन्क्रिमेंटल पिक्चर आहे जे अचूक असल्यामुळे रिअलाईझ करता येत नाही एमओएस ट्रान्झिस्टरचा ऑपरेटिंग पॉईंट सेटअप करावा लागेल आणि त्या ऑपरेटिंग पॉईंटवर इन्क्रिमेंटल पिक्चर अश्या प्रकारे दिसले पाहिजे